एमओएस ट्रान्झिस्टर च्या सहाय्याने चारही प्रकारचे नियंत्रित स्त्रोत कसे कार्यान्वित करावे हे आपल्याला आता माहित आहे एमओएस ट्रान्झिस्टर स्वतः व्होल्टेज नियंत्रित करंट स्रोत आहे ते प्रोपोर्शनालिटी कॉन्स्टंट gm ट्रान्स कंडक्टन्स आहेत आणि हे सर्व नियंत्रित स्त्रोत आदर्शपणे वागतात जर नियंत्रित स्त्रोतांना साकारण्यासाठी वापरले गेलेले gm इन्फिनिटी कडे जात असेल आता आपण पाहू की आपण पण हे नियंत्रित स्त्रोत कशाप्रकारे साकारू शकतो जेव्हा आपल्याकडे असलेले मूलभूत उपकरण व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत असते आपल्याला माहित आहे की एक MOS ट्रान्झिस्टर हा व्होल्टेज नियंत्रित करंट स्त्रोत आहे करंट gm गुणिले V GS आहे जिथे गेट सोर्स होल्टेज V GS आहे आता कल्पना करा की या व्होल्टेज नियंत्रित करंट स्रोताऐवजी आपल्याकडे सुरुवातीला व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहे आणि मी असे म्हणू शकतो की मॉडेल काहीसे असे दिसते व्होल्टेज Vd या दोन टर्मिनल्समध्ये आहे मी त्यांना अधिक आणि वजा असे बोलेन आणि नियंत्रित स्त्रोताची एक बाजू ग्राउंड शी जोडलेली आहे दुसरी बाजू आउटपुट आहे हे व्होल्टेजेस नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहे ज्यात काही मर्यादा आहेत या बाजूला ग्राउंडशी जोडलेले आहे आणि असेच पुढे तर आता MOS ट्रान्झिस्टर वापरण्याऐवजी आपण हे मूलभूत डिव्हाइस वापरण्याचा प्रयत्न करू शकतो आणि निगेटिव फीडबॅक वापरुन आमच्या नियंत्रित स्रोतांची अंमलबजावणी करू शकतो म्हणजेच आम्ही निगेटिव्ह फीडबॅक वापरून एक व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत आणि एक करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत या डिव्हाइस साठी लागू करू हा आधीपासून व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहे तुम्ही याबद्दल विचारत असाल की मला निगेटिव्ह फीडबॅक वापरुन व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत लागू करण्याची आवश्यकता का आहे हे अगदी त्याच प्रकारचे आहे जसे की आपण स्वत व्होल्टेज नियंत्रित करंट स्त्रोत असताना MOS ट्रान्झिस्टरचा वापर करून व्होल्टेज नियंत्रित करंट स्त्रोत लागू केला मुद्दा असा होता की ट्रान्झिस्टरच्या gm चे अनुकरण करणे जो सक्रिय सेमीकंडक्टर डिव्हाइसचा पॅरामीटर असतो तो तापमानानुसार मोठ्या प्रमाणात बदलतो तो एका MOS ट्रान्झिस्टर ते दुसऱ्या MOS ट्रान्झिस्टर पर्यंत बदलत राहतो तथापि याचा वापर करून आपण व्होल्टेज नियंत्रित करंट स्त्रोत साकारल्या मुळे एक ट्रान्स कंडक्टन्स होता जो रेसिस्टन्सने परिभाषित केला होता जो अधिक अचूकपणे सेट केला जाऊ शकतो त्याचप्रमाणे येथे सेमीकंडक्टर डिव्हाइस वापरुन हे I नॉट साकारले आहे हे खूप जास्त बदलू शकते आपल्याला व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत पाहिजे आहे ज्याचा गेन सेमीकंडक्टर उपकरणाद्वारे नव्हे तर रेसिस्टर सारख्या कशाने तरी निर्धारित केला जातो तर आपण हे करण्याचा प्रयत्न करू आता नक्कीच मला हे यापेक्षा अधिक रहस्यमय करण्याची गरज नाही तुम्हाला हे माहित आहे की हे कोणते मॉडेल आहे हे एक अतिशय लोकप्रिय डिव्हाइस चे मॉडेल आहेः ऑपरेशनल एम्पलीफायर किंवा ऑप एम्प हे आउटपुट आहे हे प्लस टर्मिनल आहे आणि हे वजा टर्मिनल आहे म्हणूनच मी काय म्हणत आहे ते म्हणजे आपण निगेटिव फीडबॅक मध्ये ऑप एम्प वापरुन व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत आणि करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत लक्षात घेण्याचा प्रयत्न करू तर प्रथम आपण व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताचा विचार करूया आउटपुट व्होल्टेज Vo इनपुट व्होल्टेजच्या k च्या पटीने असले पाहिजे जेथे k काही गेन आहे दुसऱ्या शब्दांत हे निगेटिव्ह फीडबॅक वापरुन आपल्या लक्षात येण्यासाठी आपल्याला काही त्रुटी परिभाषित करावी लागेल आणि त्या त्रुटीच्या आधारे आपल्याला आउटपुट वर किंवा खाली चालवावे लागेल आता आपले ऑप एम्प काय करतो हे व्होल्टेज Vd आहे आणि आउटपुट काही AoVd आहे जर हे व्होल्टेज लहान असेल किंवा ते नकारात्मक झाले तर ते आउटपुट देखील नकारात्मक बनवते आणि जर हे इनपुट व्होल्टेज मोठे असेल तर ते आउटपुटला मोठ्या सकारात्मक मूल्यांपर्यंत नेईल तर आपल्याला काय करायचे आहे की आपल्याला इच्छित आणि वास्तविक प्रमाणात काही त्रुटी निश्चित करावी लागेल आणि त्या ऑप एम्पच्या इनपुटला अशा बरोबर प्रकारे द्याव्यात ज्यामुळे आउटपुट इच्छित मूल्याकडे जाईल म्हणून तर काय त्रुटी आहे इच्छित परिमाण kVi आणि वास्तविक परिमाण Vo तर आपण संभाव्यत त्रुटी kVi Vo अशाप्रकारे निश्चित करू तर ते ऑप एम्प इनपुट व्होल्टेज आहे ऑप एम्प इनपुट व्होल्टेजवर प्रतिक्रिया देते म्हणून त्याचे इनपुट व्होल्टेज या त्रुटीशी संबंधित असले पाहिजे परंतु स्पष्टपणे यामध्ये अडचण आहे जिथे आपल्याला kVi आहे त्यामुळे ती प्रत्यक्षात काय आहे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत जर आपल्याकडे आधीपासूनच kVi आहे हे एम्पलीफायर प्रथम आपण तयार करू शकत नाही परंतु अगदी अशीच संपूर्ण माहिती k द्वारा विभाजित केल्याने मिळू शकते त्यामुळे मी Vi Vo k अशाप्रकारे त्रुटी निश्चित करू शकतो आपण स्पष्टपणे पाहू शकता की जर आउटपुट व्होल्टेज आवश्यकतेपेक्षा लहान असेल तर ही त्रुटी सकारात्मक असेल आणि आउटपुट व्होल्टेज आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास ही त्रुटी नकारात्मक होईल आता हे ठीक आहे आपल्याला kVi गरजेचे नाही आपल्याला फक्त Vi पाहिजे जे इनपुट व्होल्टेज आहे जे नक्कीच उपलब्ध आहे आता काय व्हावे ते म्हणजे जर Vi Vo k सकारात्मक असेल तर आउटपुट वाढवणे आवश्यक आहे आणि जर Vi Vo k नकारात्मक असेल उत्पादन कमी करणे आवश्यक आहे आणि ऑप एम्प काय करतो जर Vd सकारात्मक असेल आणि जर Vd अजूनच सकारात्मक बनत जाईल तर आउटपुट व्होल्टेज आणि अधिक सकारात्मक बनत जाईल यामुळे आउटपुट होल्टेज वाढत जाईल म्हणजेच Vd च्या सकारात्मक मूल्यामुळे आउटपुट वोल्टेज वाढत जातील आणि Vd च्या नकारात्मक मूल्यामुळे आउटपुट वोल्टेज अधिकच नकारात्मक मूल्य घेईल तर हे स्पष्ट आहे की या Vi Vo k ऑप एम्पचे डिफरन्स व्होल्टेज ऑप एम्पचे इनपुट व्होल्टेज असले पाहिजे या अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम करण्यासाठी आपल्याला Vo k गरजेचा आहे जेथे अर्थातच हा k हा एक पेक्षा मोठा आहे कारण हा एक एक एम्प्लिफायर आहे आणि तो मिळवणे खूप सोपे आहे आहे जसे की आपण Vo k हे मिळवतो येथे तुमच्याकडे Vo आहे त्यामुळे आपल्याकडे Vo तेथे आहे असे म्हणून आपण एक रेजिस्टीव डीवाईडर ज्याचे प्रमाण R ते R आहे तो वापरून Vo k प्राप्त करू शकतो त्यामुळे हे मला Vo k देते आणि माझ्याकडे माझा इनपुट स्त्रोत Vi आहे ऑप एम्पचे दोन इनपुट टर्मिनल असतात म्हणून मी जर एकाला Vi कनेक्ट केला आणि दुसऱ्याला k ने Vo आपल्याला Vi Vo k मिळतो त्यामुळे हे योग्य दिशेने असल्याचे दिसून येते जर Vi हे Vo k पेक्षा जास्त असेल तर हे सकारात्मक मूल्य ऑप एम्प च्या आऊट आउटपुट ला वर घेऊन जाईल आणि त्याचप्रमाणे जर Vi हे Vo k पेक्षा कमी असेल तर नकारात्मक मूल्य तुमच्या इच्छेनुसार ऑप एम्पचे आउटपुट खाली आणेल म्हणून आता आपल्याला ऑप एम्पचे मॉडेल समाविष्ट करणे आवश्यक आहे जे व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत आहे आणि आउटपुट व्होल्टेज नक्की काय असेल ते पहा तुम्ही असे करत असल्यास हे Vd आहे आणि तुम्हाला माहित असेल की ऑप एम्प चे मॉडेल AoVd आहे तर Vo हे AoVd आहे किंवा Vd हे Vo Ao आहे त्यामुळे येथे हा नंबर VoAoआहे आता मला एवढे करायची गरज आहे की मी एक समीकरण लिहावे हे वोल्टेज Vi आहे हे वोल्टेज VoAo आहे आणि हे व्होल्टेज Vok आहे त्यामुळे Vi Vo Ao Vo k ते पाहण्यासाठी फार सोपे आहे की Vo Vi 1 1 Ao 1 k तुम्ही k 1 k Ao असेही लिहू शकता आणि त्यास Ao 1 Ao k असे लिहिले जाऊ शकते आणि असेच पुढे जर तुम्ही ऑप एम्प सर्किट बरोबर परिचित असाल तर तुम्ही कदाचित हे सर्व फॉर्म पाहिले असतील हा फॉर्म वापरेन आणि यामध्ये तुमच्याकडे k आहे त्या अंशामध्ये इच्छित असलेला गेन आणि आणि छेदात काहीतरी आणि तुम्ही पाहू शकता की छेद एक होतो जर k Ao शून्य झाला तर किंवा Ao इन्फिनिटी कडे गेले तर VoVi अंदाजे k आहे जर Aok फार मोठा असेल त्यामुळे हे सर्किट येथे ऑप एम्प वापरते जे आपण व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत म्हणून मॉडेल करतो आणि हेच परंपरेने वारंवार मॉडेल केले जाते आपण रेझिस्टिव्ह डीवाईडर वापरून आउटपुट विभाजित करू शकतो आणि इनपुटची तुलना विभाजित व्होल्टेजशी केली जाते आणि आउटपुट तुलनाच्या आधारे चालवले जाते जेणेकरून ते Vd आहे आणि ते Vi आहे आणि जर ऑप एम्प चा गेन Ao असेल म्हणजे जर ऑप एम्पच्या आत असलेल्या वोल्टेज नियंत्रीत वोल्टेज स्रोताचा गेन Ao आहे तर VoVi हे k1 k Ao एवढे होईल आणि हे अंदाजे k एवढे होईल जर असेल मूलत Ao म्हणजे एम्प चा गेन आहे जो खूप खूप मोठा असावा लागेल आता हे नक्कीच आपल्यास परिचित आहे आणि मी यामधून खूप जलद रित्या जात आहे कारण बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्स सारख्या कोर्समध्ये हे केले गेले आहे आपण यास परिचित नसल्यास कृपया या व्याख्यानांकडे परत जा आणि स्वत ला तयार करा तळ टीप अशी होईल आपण निगेटिव्ह फीडबॅक एम्पलीफायर ऑप एम्प वापरून केलेला व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत जो स्वत हून एक व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत आहे परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी काही मूल्याने बदलला उदाहरण म्हणून k 10 असे म्हणू आणि Ao1000 नंतर Vo Vi हे 10 1 10 1000 असे होईल जे अंदाजे 100 99 किंवा 9 आणि आता असे म्हणू या की ची झाले आहे इथे या 1000 ऐवजी नंतर काय घडते तुमच्याकडे 2000 आहे आणि या 0 च्या ऐवजी तुम्हाला 0 995 मिळेल म्हणजे गेन 9 95 असा होईल तर हा निगेटिव्ह फीडबॅकचा फायदा आहे आपण आश्चर्यचकित होऊ शकता की मी निगेटिव्ह फीडबॅक कंट्रोल व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत जेथे ऑप एम्पचा उपयोग केला आहे जो स्वत व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत आहे हेच कारण की ऑप एम्प मध्ये असलेल्या व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोता चा पॅरामीटर तो थोडासा बदलू शकतो तो दोनच्या घटका ने बदलू शकतो परंतु तुम्ही पाहू शकता की VoVi व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताचे क्लोज्ड लूप प्रमाण हे 9 9 ते 9 95 मध्ये बदलत आहे अगदी थोडे बदलत आहे तर निगेटिव्ह फीडबॅक सर्किट्स मध्ये एम्पलीफायर पॅरामीटर्स ची संवेदनशीलता कमी असण्याचा हा फायदा आहे आणि एम्पलीफायर पॅरामीटर्स मध्ये बरेच बदल होत आहेत कारण ते सेमीकंडक्टर उपकरणांवर आधारित आहेत तर जर तुम्ही निगेटिव्ह फीडबॅक वापरुन या गोष्टी लक्षात घेतल्यास तुमच्याकडे अगदी चांगले नियंत्रित पॅरामीटर्स असू शकतात येथे ही कल्पना आहे तर हा एक ऑप एम्प वापरुन व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहे